तर आज आपण वर्कआउट चे काही उदाहरण पाहू मागील व्याख्यानात आपण क्रिटिकल सेक्शनसह मेंबर च्या निव्वळ क्षेत्राची गणना कशी करावी यावर चर्चा केली आहे तर या सूत्राचा वापर करून आपण आज दिलेल्या उदाहरणासाठी विभागाचे निव्वळ क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करू तर पहिले उदाहरण हे आहे जी खालील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे एका पायाद्वारे गसेट प्लेटशी जोडलेल्या कोन I s 75 भागिले 75 भागिले 6 च्या निव्वळ क्षेत्राची गणना करते 6 च्या m 20 श्रेणीचे बोल्ट वापरले जातात तर सुरुवात करण्यासाठी आपण पाहू शकतो की पहिल्या केसमधे आपण विचार करू शकतो की गुसेट प्लेट बोल्ट बरोबर ISa 75 बाय 75 बाय 6 च्या कोन विभागाशी जोडलेली आहे तर या मेंबर चा आकार 7 I s a 75 भागिले 75 भागिले 6 आहे आणि हा गसेट प्लेट आहे आणि हा बोल्ट m 20 ग्रेडचा बोल्ट 4 6वी श्रेणी तरही एक केस आहे आणि पुन्हा हे बोल्ट कनेक्शन आहे पुन्हा तोच कोन जर तो वेल्डने जोडलेला असेल तर या ठिकाणी निव्वळ क्षेत्रावर कसा परिणाम होणार आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करू तर हे या भागात वेल्ड जोडणी आहे बरोबर तर हा कोन विभाग देखील 75 भागिले 75 भागिले 6 आहे तर पहिल्या केस मध्ये जर आपण बोल्ट होलचा व्यास शोधण्याचा प्रयत्न केला तर मी बोल्टचा नाममात्र व्यास आणि क्लिअरन्स 2 मिमी शोधू शकतो तर हे 22 मिमी आहे तर जोडलेल्या लेगच्या जोडलेल्या लेग नेट एरियाचे निव्वळ क्षेत्र आपण शोधू शकतो आणि जोडलेला नाही तो पाय आपण शोधू शकतो आणि नंतर आपण तो जोडू शकतो तर गोळा केलेल्या लेगचे निव्वळ क्षेत्र हे होईल a n c हे 75 वजा 6 भागिले 2 वजा 22 असेल 6 बाय 2 गुणिले t का कारण जेव्हा आपण पायाच्या निव्वळ क्षेत्रफळाची गणना करणार असतो तेव्हा आपण गणना करू शकतो याचा अर्थ असा आहे की हा एक भाग आहे असे गृहीत धरले तर हा एक भाग आहे 75 भागिले 75 आणि हा दुसरा भाग आहे तर क्षेत्र पुन्हा 75 गुणिले 6 असेल कारण या पायाचे क्षेत्र 75 गुणिले 6 असेल परंतु जर तुम्हाला असे दिसले की 75 हे मुळापासून पायापर्यंत आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण हा भाग दुप्पट जोडत आहोत तर वास्तविक मूल्य घेण्यासाठी आपण या भागातील अर्ध्या गोष्टी कमी करणार आहोत आणि या भागातील अर्धा भाग कमी करणार आहोत म्हणून आपण 6 गुणिले 2 नाही तर 6 गुणिले 6 गुणिले 2 गुणिले 6 केले आहे तर क्षेत्र होईल कारण हे क्षेत्र 6 गुणिले 6 होईल आणि याचा अर्थ 36 म्हणजे 18 येथे जातील आणि 18 येथे जातील म्हणून गणना केल्यानंतर anc मूल्य 300 चौरस मिलिमीटर बरोबर त्याचप्रमाणे आऊटस्टँडिंग लेग चे एकूण क्षेत्रफळ मी शोधू शकतो जे आऊटस्टँडिंग लेग चे एकूण क्षेत्रफळ असेल जे फक्त 75 वजा 6 गुणिले 2 गुणिले 6 असेल गुणिले 6 असेल तर हे 432 चौरस मिलीमीटर असेल तर कोनाचे निव्वळ क्षेत्र a n c अधिक a g o 300 अधिक 432 बरोबर 732 चौरस मिलिमीटर असेल तर अशा प्रकारे मी कोन विभागाचे निव्वळ क्षेत्र शोधू शकतो याचा अर्थ जेव्हा मी कोन विभागाचे निव्वळ क्षेत्र शोधणार आहे तेव्हा मी बोल्टच्या उपस्थितीमुळे छिद्र क्षेत्राचे क्षेत्र कमी करणार आहे आता या ठिकाणी एक बोल्ट उपस्थित होता तर एका पायात आपण एका बोल्टचे छिद्र क्षेत्र कमी केले आहे तर आता वेल्ड जोडणीच्या बाबतीत कोणतीही कपात नाही तर मी फक्त वेल्ड जोडणीसाठीचे क्षेत्र शोधू शकतो जे मी जोडलेल्या लेगचे निव्वळ क्षेत्र शोधू शकतो जे फक्त 75 वजा 6 गुणिले 2 गुणिले 6 असेल जे 432 चौरस मिलिमीटर असेल आणि Ago आऊटस्टँडिंग लेगचे एकूण क्षेत्र देखील समान असेल कारण वेल्ड जोडणीमुळे कोन विभागात छिद्र राहणार नाही त्यामुळे घट होणार नाही तर हे देखील 432 चौरस मिलीमीटर होईल तर या ठिकाणी कोनाचे निव्वळ क्षेत्रफळ a nc अधिक a g o 432 गुणिले 4 अधिक 432 म्हणजे 864 चौरस मिलीमीटर असेल तर येथे आपण काय पाहू शकतो की वेल्ड जोडणीचे निव्वळ क्षेत्र 864 चौरस चौरस मिलीमीटर होत आहे तर जर आपण तुलना केली की वेल्ड जोडणीसाठी निव्वळ क्षेत्र 64 आहे आणि बोल्ट जोडणीसाठी वेल्ड निव्वळ क्षेत्र 732 आहे म्हणजे जर आपण वेल्ड जोडणीच्या तुलनेत बोल्ट जोडणीचा वापर केला तर मेंबर ची ताकद किंवा कोन कमी होणार आहे कारण छिद्र टाकल्यामुळे शक्ती कमी होईल कारण छिद्र तणाव घेऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की क्षेत्र तणाव घेऊ शकत नाही म्हणूनच टेन्शन घेण्यासाठी प्रभावी क्षेत्र कमी असेल जे 732 चौरस मिलीमीटर आहे आणखी एक उदाहरण जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे चेन बोल्टिंग आणि झिगझॅग बोल्टिंग यांच्यातील तुलना ही समस्या आहे समजा 200 बाय 8 मि चा सपाट आकार आणि Fe 410 या श्रेणीचावापर रूट ट्रसमध्ये टेन्शन मेंबर म्हणून केला जातो तो 12 मि च्या गुसेट प्लेटला m 16 व्होल्टने जोडलेला असतो म्हणजे 16 मि व्यासाचा ग्रेड 4 6 चा बोल्ट खालील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे बोल्टिंगच्या दोन पर्यायी पद्धतींचा वापर करून मेंबर चे निव्वळ क्षेत्रफळ मोजा तर आपण असे म्हणू शकतो की चेन बोल्टिंगच्या बाबतीत प्रथम आपण चेन बोल्टिंगचा विचार करू जर आपण येथे पाहिले की एज अंतर 50 आहे आणि पिच हे अंतर 100 आहे आणि पुन्हा 50 बरोबर आहे आणि आडव्या बाजूने हे पिच चे अंतर 75 75 75 75 बरोबर आहे आणि प्लेन बोल्टिंग किंवा चेन बोल्टिंगच्या बाबतीत याचा अर्थ असा होईल की या दिशेने अपयश येऊ शकते म्हणजे 1 2 3 4 हा एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे अपयश येईल हा एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे अपयश येईल तर आपल्याला या रेषेवरील निव्वळ क्षेत्राची गणना करावी लागेल तर साखळी बोल्टिंगसाठी आपण 1 2 3 4 रेषेच्या बाजूने निव्वळ क्षेत्र शोधू शकतो जे फक्त a n 200 वजा 2 गुणिले 18 असेल येथे बोल्टचा नाममात्र व्यास 16 आहे तर बोल्ट होल dh होईल 16 अधिक 2 म्हणजे 18 मिमी बरोबर तर या रेषेच्या बाजूने 1 2 3 4 2 बोल्ट आहेत त्यामुळे बोल्ट होल बोल्ट व्यासाच्या जाडीच्या जाडीमध्ये 200 वजा 2 गुणिले 8 मिमी कमी होईल तर गणना केल्यानंतर आपण शोधू शकतो की हा 1312 चौरस मिलीमीटर आहे तर साखळी बोल्टिंगसाठी निव्वळ क्षेत्र हे असेल तर या निव्वळ क्षेत्रातून मी शेवटी शोधू शकतो की रप्चर स्ट्रेंथ म्हणजे प्लेटची ताकद किती असेल जी बरोबर a g f y माफ करा a g f y माफ करा agfy 0 9anfu बाय गॅमा m तर त्यातून मी शोधू शकतो तर ते सूत्र मी नंतर येईन की रप्चर मुळे होणारी ताकद कशी शोधायची हे मी नंतर येईन की कसे शोधायचे म्हणून जेव्हा आपण स्ट्रेंथ शोधणार असतो तेव्हा आपल्याला निव्वळ क्षेत्र काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असते तर त्या निव्वळ क्षेत्राची आपण गणना केली आहे तर आता दुसरी केस मी येईन ती म्हणजे झिगझॅग बोल्टिंग झिगझॅग बोल्टिंगच्या बाबतीत असे अनेक पर्याय आहेत ज्यात ते अयशस्वी होऊ शकते तर आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की 1 2 3 या ओळीत ते अयशस्वी होऊ शकते 1 2 3 ते अयशस्वी होऊ शकते नंतर ते अयशस्वी होऊ शकते 4 5 6 7 परंतु जर ते अयशस्वी झाले तर 4 5 6 7 देखील बोल्ट 2 अयशस्वी होईल ही एक केस आहे आणखी एक केस अशी आहे की ते अयशस्वी होऊ शकते की 4 5 2 3 पुन्हा 4 5 माफ करा 1 5 2 3 आणि पुन्हा 1 5 6 7 त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तर जर आपण 1 बाय 1 पर्याय लिहिला तर एक 1 2 3 असेल तर दुसरा 4 5 2 3 4 5 2 6 7 आणि 4 5 6 7 असेल तर मला या 4 दिशेने 4 मार्गाच्या बरोबर निव्वळ क्षेत्राची गणना करावी लागेल आणि किमान एक प्लेटचे निव्वळ क्षेत्र असेल तर प्रथम आपण 1 2 3 बरोबर 1 2 3 चा विचार करू तर 1 2 3 चा अर्थ हा 1 2 3 आहे तर येथे आपण जे पाहू शकतो ते एक साधे आहे की फक्त एक बोल्ट चित्रात येत आहे तर निव्वळ क्षेत्र जे आपण शोधू शकतो ते b वजा n गुणिले dh गुणिले t असेल जे 200 वजा 18 गुणिले 1 गुणिले 8 जाडी 8 असेल तर मी शोधू शकतो की ते 1 4 5 6 चौरस मिलिमीटर आहे तर 1 2 3 च्या बाजूने निव्वळ क्षेत्र आपण अशा प्रकारे शोधू शकतो आता आपण 4 5 2 3 बरोबर 4 5 2 3 बरोबर निव्वळ क्षेत्र शोधतो तर 4 5 2 3 च्या बाजूने निव्वळ क्षेत्र मी शोधू शकतो तर 4 5 2 3 म्हणजे हा 4 5 2 3 म्हणजे एक स्टॅगर्ड तुकडा आहे तर जर मी a n ची गणना केली तर हे b वजा ndh अधिक n गुणिले dhn गुणिले dh अधिक psi वर्ग भागिले 4 g i येथे i बरोबर 1 गुणिले t असेल तर जर मी हे मोजले तर जर मी b चे मूल्य 200 वजा nn 2 असेल कारण ते 2 व्होल्ट 5 आणि 2 बरोबर ओलांडते तर 2 गुणिले 18 अधिक फक्त एक इन्क्लाइन्ड लांबी आहे तर की मला शोधावे लागेल तर psi येथे 75 असेल आणि जी 4 gअसेल जी 50 असेल तर g येथे दिले आहे हे 50 बरोबर आहे तर हे 50 आहे आणि हे मूल्य 75 आहे तर अशा प्रकारे मी t ची किंमत 8 शोधू शकतो तर गणना केल्यानंतर आपण 1537 चौरस मिलिमीटर शोधू शकतो तर 45267 45267 45267 सह निव्वळ क्षेत्र 1537 पुन्हा येत आहे म्हणजे हे 45267 असेल म्हणजे 3 व्होल्ट आहेत तर येथे मी शोधू शकतो की निव्वळ क्षेत्र b हे 200 वजा n हे 3 गुणिले dh म्हणजे 18 अधिक येथे इन्क्लाइन्ड लांबीच्या 2 संख्या आहेत तर 2 गुणिले psi psi मूल्य 75 आणि 4 g 50 गुणिले t असेल तर मी हे मूल्य 1618 चौरस मिलिमीटर म्हणून शोधू शकतो याचा अर्थ येथे तुम्हाला दिसते की व्होल्ट्सची संख्या वाढत आहे परंतु स्टॅगर्ड तुकड्यांमुळे काही क्षेत्र जोडले जाणार आहे तर जरी आपण 3 गुणिले 18 वजा करत असलो परंतु आपण हे जोडत असलो तरी जर तुम्ही या 4523 निव्वळ क्षेत्राशी तुलना केली तर तुम्हाला दिसणारे निव्वळ क्षेत्र अधिक होत आहे याचा अर्थ या दिशेने अपयशाचीशक्यता कमी आहे आणि 45267 च्या तुलनेत अपयशाची शक्यता कमी आहे तथापि आपल्याला किमान एक तरी पाहावा लागेल आता आणखी एक व्याप्ती अशी आहे की 4567 आता 4567 म्हणजे आता अशा प्रकारे जर प्लेट 4567 च्या बाजूने अपयशी ठरली तर प्रथम ती अयशस्वी करावी लागेल कारण शिअर बोल्ट 2 अयशस्वी होईल याचा अर्थ जेव्हा आपण गणना करणार आहोत या दिशेने ताकद आपल्याला 2 ची ताकद जोडावी लागेल म्हणजे ती पूर्वीच्या केस पेक्षा जास्त असेल म्हणून आपण याची गणना करणार नाही कारण आपल्याला माहित आहे की ते अधिक सामर्थ्यवान असेल त्यामुळे आपण गणना करणार नाही तर आपण जे निव्वळ विभागीय क्षेत्र पाहू शकतो ते आपल्याला किमान एक मिळत आहे जे आपल्याला 1456 मिळाले नंतर आपल्याला 1537 आणि नंतर 1618 मिळाले तर याचा किमान अर्थ 1456 आणि 1456 हे 123 च्या अपयशाच्या बाबतीत घडले म्हणजे जेव्हा अपयशाचा अर्थ असा आहे की आपण या दिशेने विचार करत आहोत तेव्हा ते अयशस्वी होऊ शकते तर 123 बरोबर माफ करा हे 123 बरोबर अयशस्वी होईल म्हणजे या भौमितिक स्थितीत आणि संरचनेनुसार क्रिटिकल विभाग 123 बरोबर 123 असेल आणि हा गंभीर विभाग आपल्याला निव्वळ क्षेत्र 1456 म्हणून मिळणार आहे आणि जर तुम्हाला आठवत असेल की जर आपण येथे क्रिटिकल विभागीय क्षेत्राचा विचार केला तर आपल्याला 1456 1456 चौरस मिलीमीटर मिळत आहे आणि यासाठी आपण निव्वळ क्षेत्र 1312 म्हणून शोधणार आहोत तर प्लेन बोल्टिंगसाठी म्हणजे येथे 6 नंबरचा बोल्ट दिला आहे येथे देखील आपण 6 नंबरचा बोल्ट दिला आहे परंतु झिगझॅग बोल्टिंगच्या तुलनेत प्लेन बोल्टिंगच्या बाबतीत आपल्याला कमी ताकद मिळत आहे याचा अर्थ आपण शक्य तितके झिगझॅग बोल्टिंग केले पाहिजे याचा अर्थ साखळी बोल्टिंगच्या तुलनेत झिगझॅग बोल्टिंगच्या बाबतीत बोल्टिंग कनेक्शनची कार्यक्षमता अधिक असेल तर निव्वळ क्षेत्राच्या गणनेबद्दल हेच आहे तर मी येथे जे काही चर्चा केली आहे त्यावर जर आपण उपाय पाहिला तर तुम्ही बघू शकता की प्लेन बोल्टिंगसाठी आपल्याकडे a आणि c आहे तर जर आपण उपाय केला तर आपण साखळी बोल्टिंगसाठी पाहू जे निव्वळ क्षेत्र 200 असेल ही रुंदी वजा संपूर्ण क्षेत्राची जाडी आहे तर 1312 बरोबर तर साखळी बोल्टिंगसाठी प्लेटचे गंभीर विभागीय क्षेत्र 1312 होईल येथे आपण 18 चा विचार केला आहे कारण 16 मिमी व्यासाचा विचार केला गेला आहे आणि म्हणून बोल्ट व्यासाचा अर्थ संपूर्ण व्यास 16 अधिक 2 म्हणजे 18 मिमी असेल झिगझॅग बोल्टिंगसाठी जसे आपण दाखवले आहे की 45267 च्या बाजूने किंवा 4567 च्या बाजूने 4523 च्या बाजूने 1 2 3 च्या बाजूने अपयशाची शक्यता असू शकते म्हणून आपल्याला सर्व संभाव्य केस ची गणना करावी लागेल आणि आपल्याला किमान मूल्य शोधावे लागेल आता जर आपण तिथे 1 2 3 च्या बाजूने निव्वळ क्षेत्राचा विचार केला तर ते फक्त b वजा ndh गुणिले t असेल जेथे n हे 1 च्या बरोबरीचे आहे आणि तेथे कोणताही स्टॅगर्ड तुकडा नाही म्हणून आपल्याला 1 2 3 च्या बाजूने 1456 निव्वळ क्षेत्र मिळाले त्याचप्रमाणे जर मी पुढील 4523 वर गेलो तर आपण निव्वळ क्षेत्र शोधू शकतो जे b वजा ndh अधिक psi वर्ग भागिले 4 g i गुणिले t असेल येथे 4523 च्या बाजूने 2 बोल्ट चित्रात येत आहेत तर जेव्हा आपण डिडक्शन करणार असतो तेव्हा आपण 2 बोल्टच्या बोल्ट होलचे क्षेत्रफळ वजा करत असतो तर 200 वजा 2 गुणिले 18 नंतर अधिक अस्थिर तुकड्यांमुळे काही क्षेत्र जोडले जाईल जे psi वर्ग अधिक 4 gi तर येथे p si हा स्टॅगर्ड करणारा तुकडा आपण पाहिला आहे की तो 75 मिमी आहे आणि गेज 50 मिमी देण्यात आला होता तर निव्वळ क्षेत्र 1537चौरस मिलिमीटर येत आहे असे आपल्याला आढळू शकते मग पुन्हा जर आपण 45267 45267 च्या बाजूने निव्वळ क्षेत्रफळाच्या गणनेकडे आलो तर आपण पाहू शकतो की निव्वळ क्षेत्र येथे 200 वजा 3 गुणिले 18 होईल कारण 3संख्या बोल्ट चित्रात येत आहेत आणि 2 संख्या अस्थिर तुकडे चित्रात येत आहेत तर वजा 3 गुणिले 18 अधिक 2 गुणिले 75 वर्ग भागिले 4 गुणिले 15 गुणिले 8 जाडी तर हे 1618 चौरस मिमी येत आहे आणि आपण 4567 सह गणना करणार नाही कारण जर ते प्रथम अयशस्वी झाले तर बोल्ट 1 अयशस्वी होईल याचा अर्थ जेव्हा आपण 4567 च्या बाजूने फेल्युअर च्या स्ट्रेंथ ची गणना करणार आहोत तेव्हा आपल्याला बोल्ट 1 ची फेल्युअर ची स्ट्रेंथ जोडावी लागेल त्यामुळे हे आधीच्या तुलनेत जास्त असायला हवे म्हणूनच आपण गणना करणार नाही तर विभागीय क्षेत्र म्हणजे क्रिटिकल विभागीय क्षेत्र या 3 केस पैकी किमान होईल आणि या 3 केस पैकी किमान 1456 चौरस मिलीमीटर म्हणून येईल जे 1 2 3 च्या बाजूने येत आहे तर अशा प्रकारे आपण सर्वात क्रिटिकल विभागीय क्षेत्र शोधू शकतो आणि हे देखील पाहिले आहे की सर्वात क्रिटिकल विभाग क्षेत्र म्हणजे आपण मोजलेल्या वेगवेगळ्या केस साठी आहे परंतु एक गोष्ट आपण पाहिली आहेकी जर आपण प्लेन बोल्टिंग किंवा चेन बोल्टिंग वापरून जोडणीची तुलना केली आणि झिगझॅग बोल्टिंगचा वापर केला तर झिगझॅग बोल्टिंगच्या बाबतीत कार्यक्षमता जास्त असेल जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल म्हणून जेव्हा आपण काही जोडणीच्या रचनेसाठी जात आहोत तेव्हा आपण चेन बोल्टिंग सॉरी झिगझॅग बोल्टिंगला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू कारण ते प्लेन बोल्टिंगपेक्षा अधिक कार्यक्षम असेल जे आपल्याला करावे लागेल आता पुढील व्याख्यानात आपण टेन्शन मेंबर च्या स्ट्रेंथ च्या गणनेबद्दल चर्चा करू आता एकूण क्षेत्रफळाच्या यिल्ड मुळे टेन्शन मेंबर अयशस्वी होऊ शकतो तर यील्डिंग मिळाल्यामुळे आपण गणना करणार असलेल्या रचनेची ताकद किती असेल पुढे आपण क्रिटिकल सेक्शनच्या रप्चर ची गणना करू म्हणजे क्रिटिकल सेक्शनसह ते कसे अयशस्वी होणार आहे याची गणना करण्याचा आपण प्रयत्न करू आणि तिथे आपल्याला दिसेल की शियर लॅग इफेक्ट चित्रात येईल आणि मी सांगितले की जेव्हा संपूर्ण विभाग मेंबर शी जोडलेले नसतात तेव्हा शियर लॅग होतो म्हणून जर मेंबर चा काही भाग जोडला गेला असेल तर थेट अक्षीय ताण प्रथम त्या भागावर येईल आणि जोडलेला नसलेला म्हणजे बाहेर पडलेल्या पायामध्ये शियर लॅग प्रभाव असेल तर शिअर लॅग प्रभावामुळे स्ट्रेंथ थोडी कमी होणार आहे तर आपल्याला त्या शिअर लॅग इफेक्टची गणना करावी लागेल आणि नंतर आपल्याला फुटल्यामुळे डिझाइनची ताकद शोधावी लागेल आणि अपयशाची आणखी एकव्याप्ती म्हणजे ब्लॉक शियर फेल्युअर संपूर्णतः ते शियरमुळे अयशस्वी होऊ शकते ज्याला ब्लॉक शियर फेल्युअर म्हणतात तर त्यासाठी देखील आपल्याला ब्लॉक शीअर फेल्युअर कसा होणार आहे आणि डिझाइनची ताकद काय असेल याची गणना करावी लागेल आणि मग या तीन सामर्थ्यांपैकी किमान मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ असेल कारण आपण तीन केस ची गणना करू आणि त्यातील किमान टेन्शन मेंबर ची स्ट्रेंथ असेल पुढील व्याख्यानात आपण हेच शिकणार आहोत आभारी आहे